शुभ दुपार आम्ही मागील व्याख्यानात पाहत असलेल्या P M डिझाईन पासून सुरू ठेवत आज तुम्ही शिअर डिझाईन कसे करता यावर आपण परीक्षण करू आम्ही शिअर डिझाईन साठी अवलंबले जाणारे एकंदर फ्रेमवर्क आधीपासूनच पाहिली आहे आम्ही आज तपशिलांकडे जातो आणि नंतर संपूर्ण यंत्रणेतील प्रत्येक घटकाच्या डिझाईन साठी आवश्यक आणि नंतर अक्षीय बल आणि बेंडींंग मोमेंट्स च्या दृष्टीने मागणीचे अंदाज तुम्ही कसा लावाल त्यानुसार संपूर्ण डिझाईन फ्रेमवर्क सुरू करतो म्हणून जोपर्यंत शिअर डिझाईन चा संबंध आहे मॅसोनेरी भिंतीवर अपेक्षित असणारा वास्तविक शिअर स्ट्रेस काय आहे या अंदाजासह आम्ही खरोखरच सुरुवात करीत आहोत आता मी असे गृहीत धरत आहे की आम्ही आधीच मॅसोनेरी भिंतीत दिलेल्या पियर ला श्रेयस्कर असलेल्या शिअर बलाचा अंदाज लावला आहे तर शिअरच्या मागणी नुसार आम्ही मग शिअर स्ट्रेसचे मुल्य काय आहे यावर पोहचतो की ज्याला आम्ही मॅसोनेरी भिंती वरील शिअर स्ट्रेस मागणी च्या दृष्टीने पहात आहोत आणि शिअर स्ट्रेसची ही मुल्ये आपल्याला संकेत देऊ शकतात की केवळ मॅसोनेरी ती केवळ प्रबलित नसलेली भिंत आहे शिअरच्या मागणी चा प्रतिकार करण्याच्या स्थितीत असेल आणि ही अशी अवस्था आहे जेथे तुम्ही तुमच्या मनाची तयारी करत आहात की तुम्ही डिझाईन केलेल्या वेब शिअर रिइन्फोर्समेंट चा वापर कराल किंवा फक्त शिअरची स्वतःचीच काळजी घेणारी मॅसोनरी घ्याल म्हणून जर शिअरची मागणी महत्त्वपूर्ण नसल्यास तुम्ही एका परिस्थितीत असाल जेथे तुम्हाला शिअर रिइन्फोर्समेंट डिझाईन करण्याची गरज नाही आम्ही पूर्वी पाहिलेल्या भिंत श्रेणी ABC नुसार तुम्हाला तरीही किमान क्षैतिज आणि अनुलंब स्टील ची तरतूद करावी लागेल तर किमान रिइन्फोर्समेंट प्रदान करण्याच्या गरजेसह गोंधळ होऊ नये तुम्हाला हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की भिंतीवर डिझाईन केलेले शिअर रिइन्फोर्समेंट असेल किंवा नसेल ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही भिंतीमध्ये अपेक्षित असलेल्या वास्तविक शिअर स्ट्रेसचा अंदाज करा शिअर मागणी म्हणून शिअर स्ट्रेस f v की ज्याकडे तुम्ही पाहत आहात V छेद भिंतीची स्वतःचीच रुंदी गुणिले प्रभावी खोली d मानली आहे आम्ही शिअर बलाच्या स्वतःच्याच सुमारे ७५ घेत आहोत ज्या शिअर स्ट्रेस कडे आम्ही पहात आहोत येथे 0 75Vbd शिअर स्ट्रेस f v चा तुमचा अंदाज आहे आणि तुम्ही येथे निर्णय घेता की तुम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंट सह जाणार आहात किंवा वेब शिअर रिइन्फोर्समेंट नसताना अर्थात ते भिंतीमध्ये स्वतःच शिअर बलाचे वितरण दिले असताना भिंत अनुभवत असलेल्या स्ट्रेसच्या पातळीवर अवलंबून असते आणि येथेच मला आवश्यकतेची आठवण येते जी विशेषतः भिंत प्रकार B किंवा भिंत प्रकार C सह आता तुम्ही मॅसोनरीची भिंत डिझाईन करीत असताना तुम्ही भिंत प्रकार B किंवा भिंत प्रकार C मध्ये आहात १० २ नुसार आवश्यक असलेले वेब शिअर रिइन्फोर्समेंट आम्ही एका क्षणात भिंत प्रकार C साठी तपासू परंतु तरतूद करणे आवश्यक आहे जरी भिंतीवर येणारा सर्व शिअर स्ट्रेस मॅसोनरी प्रत्यक्षात घेऊ शकेल सामान्यतः झोन ४ ५ साठी १ २ मजली रचना आम्ही शिअर स्ट्रेस पातळी शोधत आहोत ज्यासाठी तुम्हाला सामान्यतः डिझाईन केलेले वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करावे लागेल खालच्या भूकंपाच्या झोनसाठी तुम्ही अशी परिस्थिती पाहू शकता जिथे तुम्हाला मॅसोनरीच्या भिंतीमध्ये अतिरिक्त वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करण्याची आवश्यकता नाही तर सुरुवातीस आम्ही या वस्तुस्थितीवर चर्चा केली आहे की हे खरोखरच मॅसोनरीच्या भिंतीचे प्रसर गुणोत्तर आहे आणि तिची सीमा परिस्थिती जी शिअर भिंतीवर कोणत्या प्रकारचे वर्तन करेल हे ठरवेल तर ह्या MVd गुणोत्तराचा अंदाज प्रथम आहे एकदा तुम्ही वास्तविक शिअर स्ट्रेसचा अंदाज केल्यानंतर आम्हाला मग MVd गुणोत्तर काय आहे हे पाहण्याची गरज आहे आणि MVd गुणोत्तर जर तुम्हाला आठवत असेल तर कोड Fv ला परवानगी देत असलेले स्वीकार्य शिअर स्ट्रेसेस काय आहेत त्याकडे आम्हाला घेऊन जाते तूम्हाला स्वीकार्य स्ट्रेस Fv ची आवश्यकता आहे की जो सीमारेषा आणि भिंतीचे प्रसर गुणोत्तराकडे पाहिल्यावर येतो तर जर तुमच्याकडे स्क्वॅट भिंत असेल की जी रुंद आहे ती ऊंची च्या विरुद्ध स्लेंडर भिंती पेक्षा लांब की जी तिच्या लांबीपेक्षा उंच आहे तर तुम्ही स्वीकार्य शिअर स्ट्रेस काय असेल हे स्थापित करण्यास सक्षम व्हाल तर MVd गुणोत्तराचा अंदाज करावा लागेल तर तुम्ही भिंती वरील बेंडींग मोमेंट च्या मागणी कडे पहात आहात भिंती वरील प्लेन मधील बेंडींग मोमेंटची मागणी तुम्ही अंदाज केलेल्या शिअर बलाने विभाजित प्रभावी खोली द्वारे गुणाकार केला आहे की जे टेन्शन रिइन्फोर्समेंट च्या सेंट्रॉईड पासून कॉम्प्रेशन फायबर चे अंतर आहे असा अंदाज नंतर स्वीकार्य आणि जास्तीत जास्त स्वीकार्य शिअर स्ट्रेसेस स्वतःच काय आहेत हे निर्धारित करण्यासाठी वापरला जातो तर जर तुम्हाला आठवत असेल तर आमच्याकडे हा टेबल होता तेथे टेबलला दोन भाग आहेत जेव्हा तुम्ही शिअरची काळजी घेणारी मॅसोनरी विचारात घेऊन डिझाईन करता किंवा तुम्ही असे डिझाईन करता की रिइन्फोर्समेंट भिंतीवर येणाऱ्या शिअरची काळजी घेते तर टेबलचा वरचा भाग वेब शिअर रिइन्फोर्समेंट शिवाय पाहिला जातो तर टेबलचा खालचा भाग वेब शिअर रिइन्फोर्समेंट विचारात घेत आहे आणि या प्रकरणात जेव्हा तुम्ही म्हणता वेब शिअर रिइन्फोर्समेंट विचारात घेऊन तेव्हा असे गृहीत धरले आहे की केवळ शिअर रिइन्फोर्समेंट शिअरची काळजी घेत आहे तुम्ही मॅसोनरीकडचे स्वतःचे योगदान विचारात घेत नाहीत शिवाय तेथे असे योगदान आहे जे तुम्हाला स्टील रिइन्फोर्समेंटला लागू करण्याची इच्छा आहे जेव्हा तुम्ही शिअर रिइन्फोर्समेंट साठी डिझाईन करता तेव्हा तुम्ही असे गृहीत धरता की मॅसोनरी यापुढे कुठलेही योगदान देत नाही सर्व शिअर रिइन्फोर्समेंट द्वारे वाहून नेले जात आहे तर आपण यापूर्वी हा टेबल पाहिला आहे MVd गुणोत्तर येथे १ पेक्षा कमी आणि १ पेक्षा जास्त मध्ये वर्गीकृत केले गेले आहे भिंतीकडे पहाता ज्या स्क्वॅट आहेत विरुद्ध भिंत जी स्लेंडर आहे तर ते एक वर्गीकरण आहे पहिल्या प्रारंभिक वर्गीकरणानंतर की जे आम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंट डिझाईन सह आणि त्याशिवाय करू MVd गुणोत्तर अंदाजीत केले आहे आणि नंतर तुम्हाला माहीत असेल की भिंत कोणत्या श्रेणी मध्ये येईल ज्यासाठी स्वीकार्य शिअर स्ट्रेस Fv विहित आहे जर तुम्ही पाहिले की स्वीकार्य शिअर स्ट्रेस MVd चे फंक्शन म्हणून विहित केले आहे म्हणूनच भिंतीचे प्रसर गुणोत्तर एक नियंत्रण ठेवणारा मापदंड आहे जोपर्यंत मॅसोनरी भिंत शिअर प्रतिकार देऊ शकेल आणि मॅसोनरीचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य येथे म्हणून दर्शविले आहे जर मॅसोनरीच्या भिंतीवर शिअर प्रतिकारावर नियंत्रण ठेवणारे दोन महत्त्वाचे मापदंड खरोखर प्रसर गुणोत्तर आहेत प्रसर गुणोत्तरावरही परिणाम होतो भिंतीवर देखील त्याच्या सीमारेषेच्या प्रकाराचा परिणाम होतो आणि नंतर मॅसोनरीचे सामर्थ्य कॉम्प्रेसिव सामर्थ्याचे वर्गमूळ म्हणून प्रस्तुत केले जाते शिअर सामर्थ्य कॉम्प्रेसिव सामर्थ्यासह कसे बदलते तर तुम्ही त्यानंतर Fv चा अंदाज करू शकता आणि Fv चे जास्तीत जास्त मूल्य पाहू शकता जे कोड्स् ने परवानगी दिलेल्या स्वीकार्य स्ट्रेस डिझाईनच्या आत आहे तर या मूल्यांच्या एकूण स्वरूपांची तपासणी करण्यासाठी जर तुम्ही हे टेबल तुम्हाला स्वीकार्य शिअर Fv आणि MVd गुणोत्तर दरम्यानच्या संबंधात जे सांगते त्याचे प्रतिनिधित्व करत असल्यास ह्या संख्या कशा दिसत आहेत हे वेब शिअर अंमलबजावणी सह आणि त्याशिवाय पाहू मुळात आमचे MVd गुणोत्तर म्हणजेच प्रसर गुणोत्तराचे प्रतिनिधित्व करते M जर तुम्हाला दर्शवायचा असेल Vh म्हणून M MVd काही नाही परंतु तुमचा hd आहे तर ते खरोखर तुम्हाला hd गुणोत्तर देत आहे ते खरोखरच प्रसर गुणोत्तर दर्शवत आहे आणि तेथे असे काही घटक आहेत जे सीमारेषेची काळजी घेतील ज्या प्रकारे सीमा भिंतिच्या स्वतःच्याच शिअर डीफॉर्मेशन ला प्रभावित करत आहेत जर तुम्ही MVd गुणोत्तरावर अवलंबून वेब शिअर रिइन्फोर्समेंट सह आणि त्याशिवाय पाहत असाल मूल्य पासून जाते वेब शिअर रिइन्फोर्समेंट शिवाय करिता तर तीच खालची लाल रेषा आहे जी तुम्ही MVd गुणोत्तर ० वरून पाहू शकता आणि MVd गुणोत्तर १ वर तुम्ही महत्तम मूल्यांपर्यंत पोहोचता जी आम्ही 0 0८३ मानत आहोत परंतु ती कॉम्प्रेसिव सामर्थ्याची पर्वा न करता मर्यादित आहे ती कॉम्प्रेसिव सामर्थ्याच्या कुठल्याही मूल्यांसाठी ० २ MPa आहे तर तेथे मूल्य ठेवण्याची मर्यादा आहे आणि जर तुमच्याकडे वेब शिअर रिइन्फोर्समेंट असेल तर तुम्ही MVd गुणोत्तर hd लहान hd ते मोठे hd गुणोत्तर ० १६७ पासून जातात आणि नंतर ते ० १२५वर पूर्ण व्याप्त होते आणि कॉम्प्रेसिव सामर्थ्याची पर्वा न करता तेथे महत्तम मूल्य ० ४ MPa आहे तर तुम्ही भिंतीच्या प्रसर गुणोत्तरावर जी गणिते कराल ती डिझाईन साठी स्वतःच स्वीकार्य शिअर स्ट्रेस काय असावा हे निश्चित करतील आणि तुम्हाला ही खात्री करून घ्यावी लागेल की स्ट्रेस स्वतःच या मापदंडामध्ये आहे अन्यथा याचा अर्थ असा होईल की तुम्हाला वेब शिअर रिइन्फोर्समेंट डिझाईन करावे लागेल किंवा भिंतीची परिमाणे बदलावी लागतील जेणेकरून मॅसोनरीवर येणाऱ्या शिअर मागणीचा स्वतःच प्रतिकार करू शकेल तर हे तुमच्या स्वीकार्य स्ट्रेसेस पर्यंतचे पोहचणे आहे एकदा ते पूर्ण झाल्यावर ते परत येणे आणि तुम्ही किती वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान केले पाहिजे आणि तुम्ही ते कसे करावे याविषयी अंदाज बांधण्याबद्दल आहे तर तेथे किमान आहे असा एक आधार आहे ज्या आधारे तुम्ही किती वेब शिअर प्रदान करीत आहात याचा अंदाज लावला आहे होय ती काहीशी एक सोपी समज आहे जी येथे केली आहे तुम्हाला माहीत आहे की प्रबलित रचनेमध्ये जसे तुम्ही प्रबलित काँक्रीट चे मध्ये अभ्यास केला आहे शिअरचा प्रतिकार अनेक मापदंडातून येतो प्रबलित काँक्रीट मध्ये तुमच्याकडे कॉम्प्रेशन मध्ये काँक्रीटचा भाग आहे जो शिअरचा प्रतिकार करतो तुमच्याकडे शिअर क्रॅक च्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकंदर इंटरलॉकिंग आहे जी शिअर प्रतिकार करू शकते तुमच्याकडे डॉव्हेल क्रिया आहे जी प्रत्यक्षात शिअरचा प्रतिकार करू शकते आणि नंतर शिअर रिइन्फोर्समेंट जी तुम्ही प्रदान करणार आहात शिअर रिइन्फोर्समेंटचा टेन्शन प्रतिकार सुद्धा शिअर प्रतिकाराला योगदान देईल म्हणून शिअर डिझाईन चा प्रश्न आहे तोपर्यंत ती काहीशी एक जटील यंत्रणा आहे तथापि मॅसोनरी मध्ये शिअर रिइन्फोर्समेंट ची तरतूद म्हणून स्वीकारलेला दृष्टिकोन त्यापेक्षा काहीसा सोपा आहे आम्ही काही मूलभूत गृहितकांसह अंदाज करतो की तुम्ही किमान वेब शिअर रिइन्फोर्समेंट किती प्रदान केली पाहिजे हे ज्ञात ठेवून की भिंती वरील शिअरची मागणी आणि तुम्ही वापरत असलेल्या स्टीलच्या प्रकाराच्या ज्ञानासह म्हणून जिथपर्यंत शिअर रिइन्फोर्समेंटच्या डिझाईन चा प्रश्न आहे ते विहित आहे की तुम्ही गृहीत धरा स्पेसिंग किती असायला हवे आणि असं असलं तरी ती डिझाईनची एक आवश्यक पायरी आहे तर तुम्ही स्पेसिंग s गृहीत धरून आरंभ करा परंतु आता तुम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की हे स्पेसिंग कोड ने विहित केलेल्या शिअर रिइन्फोर्समेंट साठीच्या किमान स्पेसिंगच्या आवश्यकतेचा आदर ठेवतो आणि म्हणून याची खात्री करा की शिअर रिइन्फोर्समेंट ची कमाल स्पेसिंग d च्या ० ५ पटी पेक्षा जास्त नसते जेथे d भिंतीच्या आडव्या छेदाची प्रभावी खोली आहे ज्याकडे आम्ही पाहत आहोत किंवा १ २ मीटर असते त्या दोन्ही पैकी कमी असलेली घ्या आणि ती तुमची स्पेसिंग आहे जी तुम्ही गणिते करण्यासाठी गृहीत धरत आहात आणि तुम्ही प्रदान करीत असलेल्या शिअर स्टील चे किमान क्षेत्र असेल Fs हा स्टीलचा परवानगी असलेला टेन्साईल स्ट्रेस आहे जो तुम्ही बांधकामासाठी वापरत आहात आणि d ही प्रभावी खोली आहे तर मुळातच हे अगदी साध्या धारणे वरून आलेले आहे आमच्याकडे उंचीत h आणि प्रभावी खोली d असलेले मॅसोनरी भिंतीचे पॅनल आहे आम्ही असे गृहीत धरत आहोत की एक ४५ अंशातील शिअर क्रॅक अगदी शेवटच्या कॉम्प्रेशन फायबर पासून टेन्शन स्टीलच्या सेंट्रॉईड कडे वाढत आहे आणि जर तुम्ही बलांची बेरीज केली तर तुम्ही भिंत अनुभवत असलेल्या शिअरची मागणी संतुलित करण्यासाठी किती स्टीलची आवश्यकता आहे यावर पोहोचण्यास सक्षम असाल तर या विशिष्ट धारणे मध्ये तुम्ही इतर प्रभावांच्या योगदानाबद्दल खरोखरच विचार करीत नाही जसे की रेखांशाची रिइन्फोर्समेंट प्रत्यक्षात प्रदान करणाऱ्या डोव्हल क्रिया तेथे एक योगदान आहे जे तेथे आहे परंतु त्या शिअर प्रतिकाराचा स्वतःचाच घटक किती आहे याचा अंदाज आम्ही घेत नाही तुम्हाला प्रदान करावयाची किमान वेब शिअर रिइन्फोर्समेंट काय आहे याचा आम्ही अंदाज बांधतो आणि नंतर प्रकार B किंवा प्रकार C भिंती साठी किमान नियमांनुसार तपासणी करा ठीक आहे तर प्रक्रिया अगदी सरळ आहे प्रथम तुम्ही शिअर स्ट्रेस fv चा स्वतःचाच अंदाज करा नंतर तुम्ही डिझाईन करत असलेल्या भिंतीसाठी MVd गुणोत्तर वापरा आणि स्वीकार्य शिअर स्ट्रेसचे कमाल मूल्य स्थापित करा आणि स्वीकार्य शिअर्स स्ट्रेसची कमाल मूल्य आणि मग तुम्ही एक निर्णय घेता की तुम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंट सोबत जाऊ इच्छिता की मॅसोनरी स्वतः शिअर मागणीचा प्रतिकार करू शकेल जर वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान केले जायचे असेल तर तुम्ही प्रदान केलेले हे किमान वेब शिअर रिइन्फोर्समेंट आहे Avmin किती आहे याचा अंदाज करा आणि नंतर प्रकार B किंवा प्रकार C भिंती च्या किमान आवश्यकतांच्या तुलनेत याची तुलना करा तर या टप्प्यावर आम्ही मुळात जाऊन कमीत कमी नियम काय आहेत ते तपासू मी येथे C प्रकारच्या भिंतीच्या प्रिस्क्रिप्शन्स् कडे पाहत आहे यासाठी तुम्ही आडव्या दिशेने आणि उभ्या दिशेने स्टील रिइन्फोर्समेंट प्रदान करणे आवश्यक आहे आणि आम्ही याबद्दल यापूर्वी बोललो आहोत शिअर रिइन्फोर्समेंट म्हणून आडव्या रिइन्फोर्समेंट उभ्या रिइन्फोर्समेंट च्या उपस्थितीत अधिक प्रभावी होते आणि म्हणूनच हे मॅसोनरीच्या भिंतीवर दोन्ही आडव्या आणि उभ्या रिइन्फोर्समेंट एकसारखे पणाने प्रदान करण्या बद्दल आहे परंतु किती रिइन्फोर्समेंट किमान रिइन्फोर्समेंट प्रदान केले जावे या संदर्भात विशिष्ट आवश्यकता आहेत तेथे दोन आवश्यकता आहेत मूलतः दोन्ही दिशांच्या रिइन्फोर्समेंटची बेरीज म्हणजे तुम्ही उभ्या दिशेने देत असलेल्या स्टील चे क्षेत्रफळ किती आहे आणि आडव्या दिशेने तुम्ही किती स्टील पुरवत आहात ते भिंतीच्या आडव्या छेदाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किमान ० २ टक्के असावे तर ही एक आवश्यकता आहे जी पाळली पाहिजे आणि दुसरी आवश्यकता अशी की प्रत्येक दिशेला तुम्ही किमान ० ०७ टक्के स्टील प्रदान करावे तर बऱ्याच प्रकरणांमध्ये तुम्ही डिझाईन करीत असलेल्या झोनवर आणि तुम्ही पाहत असलेल्या संरचनेच्या आकारावर आणि शिअर बलाने आकर्षित करण्याच्या दृष्टीने भिंतीची गंभीरता यावर अवलंबून असते तुम्ही कदाचित किमान स्टील प्रदान करीत असाल त्याला आवश्यक असलेले किमान स्टील म्हणून उभ्या आणि आडव्या दिशांमध्ये रिइन्फोर्समेंट ची बेरीज आणि प्रत्येक दिशेने किमान रिइन्फोर्समेंट या दोन आवश्यकतेची काळजी घ्यावी लागेल तर प्रत्येक दिशेला कमीत कमी ० ०७ असावे आणि बेरीज कमीत कमी ० २ टक्के असावी रिइन्फोर्समेंटचे स्पेसिंग तुमच्याकडेच रिइन्फोर्समेंटच्या अंतराच्या संदर्भात आधीपासूनच आवश्यकता आहे हे काय आहे तर C प्रकारची भिंत किंवा B प्रकारची भिंत प्रिस्क्राइब करत आहे येथे हे विशिष्ट प्रकरण कमाल स्पेसिंग आडवे आणि उभे रिइन्फोर्समेंट आहे या तीन मुल्यांपैकी सर्वात कमी ज्याचा तुम्हाला अंदाज येईल lw भिंतीची लांबी ३ ने विभाजित करा किंवा भिंतीची उंची ३ ने विभाजित करा किंवा १ तर ते १ २ m स्पेसिंग असे काही आहे जे तुम्ही पहाल एक वारंवार येणारी संख्या आहे जी प्रस्थापित प्रयोगात्मक कामातून येते जी दर्शविते की मॅसोनरी भिंतीच्या पॅनलच्या किमान इष्ट वर्तना साठी किमान १ २ m स्पेसिंग आवश्यक आहे या कोडमध्ये अशी आणखी एक आवश्यकता आहे की उभ्या दिशेने रिइन्फोर्समेंट चे किमान आडव्या छेदाचे क्षेत्र आवश्यक शिअर रिइन्फोर्समेंट च्या एक तृतीयांश असणे आवश्यक आहे तर ही एक अतिरिक्त तपासणी आहे जी तुम्ही बनवत आहात की तुमच्याकडे शिअर रिइन्फोर्समेंट चे क्षेत्रफळ जाचा तुम्ही अंदाज करत आहात आणि मग तुम्ही खात्री करा की तुम्ही प्रदान केलेल्या उभ्या दिशेतील रिइन्फोर्समेंटचे आडव्या छेदातील किमान क्षेत्रफळ तुम्ही शिअर रिइन्फोर्समेंटला स्वतःलाच प्रदान करत असलेल्या मूल्यांच्या कमीत कमी एक तृतीयांश आहे तर मुळात हे तुमचे शिअर डिझाईन आहे जोपर्यंत हा कोड संबंधित आहे म्हणून करणे आवश्यक आहे पियर पाठोपाठ पियर तुम्ही शिअर डिझाईनची काळजी घेत असाल तुम्ही लक्षात ठेवा यासाठी कोणतेही विशिष्ट नियम नाहीत स्पॅंन्ड्रेल्ससाठी कोणतेही विशिष्ट डिझाईन लिहिलेले नाही ठीक आहे रिइन्फोर्समेंटचे डिझाईन दोन्ही फ्लेक्झरल रिइन्फोर्समेंट डिझाईन PM डिझाईन आणि शिअर डिझाईन पियरसाठी आहे उभ्या भार प्रतिरोधक घटकांसाठी तुमच्याकडे स्पॅंन्ड्रेल्ससाठी डिझाईन प्रक्रिया निर्धारित केलेली नाही स्पॅंन्ड्रेल्स हे अनुलंब संरेखित पीयर्सच्या दरम्यानचे भाग आहेत आणि स्पॅंन्ड्रेल क्षेत्रासाठी किमान स्टील लिहून दिले जाते म्हणून जर तुम्ही खिडकी उघडण्याच्या वरील आणि खिडकी उघडण्याच्या खालील मॅसोनरी क्षेत्र पाहिले तर तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की किमान रिइन्फोर्समेंट की आपण ज्या प्रकार A प्रकार B प्रकार C भिंती बद्दल बोलत आहोत त्या दुजोरा देतात जोपर्यंत ह्या क्षेत्रांशी संबंधित आहेत तर डिझाईन फक्त पियर्स साठी असणार आहे एकदा गृहीत धरा की तुम्ही तुमची भिंत अक्षीय बल वाहून नेण्यासाठी डिझाईन केली आहे आम्ही प्रिस्क्रिप्शन कडे पाहू अक्षीय बल दोन्ही स्टील रिइन्फोर्समेंट चे तसेच मॅसोनरीचे स्वतःचेही योगदान आहे आमच्याकडे एक सोपी अभिव्यक्ती होती जी कॉम्प्रेशन अंतर्गत भिंतीसाठी जास्तीत जास्त स्वीकार्य अक्षीय बलाची काळजी घेते मग तुमच्याकडे जर PM प्लेनमध्ये किंवा प्लेनच्या बाहेर असल्यास तुम्ही PM डिझाईन चा दृष्टिकोन करू शकता जो आम्ही यापूर्वी तपासला आहे आणि नंतर भिंतीवर येणाऱ्या शिअर च्या मागणी नुसार शिअरचे डिझाईन करू शकता एकदा ते तीन झाले की अर्थात शिअर रिइन्फोर्समेंट किंवा फ्लेक्झरल रिइन्फोर्समेंट प्रभावी होईल फक्त तुम्ही रिइन्फोर्समेंटच्या सळयांसाठी पुरेसे अँकरेज प्रदान केले असल्यास आणि म्हणूनच डेव्हलपमेंट लेन्थ डिझाईन करणे आवश्यक आहे आवश्यक डेव्हलपमेंट लेन्थ साध्य करून अँकरेज साठी डिझाईन करणे आवश्यक आहे आणि येथे पुन्हा प्रिस्क्रिप्शन काहीसे स्पष्ट व सरळ आहे आणि बहुतेक तत्वे प्रबलित काँक्रीट साठी तुम्ही अवलंबलेल्या बहुतेक सूचना यासंदर्भात लागू आहेत तर डेव्हलपमेंट लेन्थ Ld प्रत्येक स्थानासाठी प्रत्येक सळई साठी अंदाजीत केली पाहिजे जेथे ते ० २५ गुणिले सळईचा व्यास गुणिले परवानगी आहे असा स्टीलचा टेन्साईल स्ट्रेस किंवा ३०० mm तर तुम्ही त्याचा अंदाज कराल आणि डेव्हलपमेंट लेन्थ प्रदान कराल जी आवश्यक आहे दोन्ही अंदाजांपैकी कमी आपण वापरता तेच आहे तुम्हाला हुक्स् सुद्धा प्रदान करण्याची परवानगी आहे जसे तुम्ही प्रबलित काँक्रीटमध्ये करता जेथे डेव्हलपमेंट लेन्थ कठीण होत आहे कारण रिइन्फोर्समेंट ची गर्दी किंवा स्टीलच्या सळईचा विस्तार ठेवण्यासाठी येणाऱ्या व्यावहारिक अडचणी तूम्हाला हुक्स् सह जाण्याची परवानगी आहे आणि आम्ही पाहिले आहे की तेथे एक विभाग आहे जो तुम्हाला हुकचे तपशील सांगत आहे जसे प्रबलित काँक्रीटमध्ये काळजी घ्यावी लागते तुम्हाला लॅप स्लाईसेस करण्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही उभ्या रिइन्फोर्समेंट कडे पहात आहात ज्याला सतत मॅसोनेरी भिंतीच्या संपूर्ण उंचीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे धावावे लागेल म्हणून लॅप स्लाईसिंग आणि तुम्ही लॅप स्लाईसिंग कुठे करावे आणि लॅप स्लाईसिंग साठी तुम्हाला आवश्यक असलेला ओवरलॅप काय आहे असा काहीतरी आहे ज्याची तुम्ही पुन्हा काळजी घेऊ शकता प्रबलित काँक्रीट प्रमाणे सळयांची कर्टेलमेंट ची पुन्हा अनुमती आहे जेथे अपेक्षित मागणी Mmax पेक्षा कमी असेल तर कमाल मोमेंट तर तुम्हाला सळयांच्या कर्टेलमेंटसह जाण्याची परवानगी आहे तर तपशीलवार टप्प्यातील या निर्देशांचे पालन केले पाहिजे आणि त्या सह घटक स्तराचे डिझाईन पूर्ण झाले आहे म्हणून आम्ही पुढील दोन सत्रांमध्ये काय करणार आहोत ते म्हणजे प्रणाली स्तरापासून डिझाईन प्रक्रिया हाती घेणे आणि घटक स्तरावर आवश्यक असलेल्या डिझाईन बलामध्ये पोहोचणे तर तेथेच एक मजल्याच्या रचनेचे डिझाईन ज्याला काहीसे शिअर वॉल्स् चे वितरण आहे आणि बहुमजली रचना शिअर वॉल्स् च्या वितरणासह तपासणे उद्बोधक असेल आणि मग तुम्ही डिझाईन करीत असलेल्या मॅसोनरीच्या भिंती साठी डिझाईन बल काय आवश्यक आहे यावर पोहोचा तर यासह घटक स्तराचे डिझाईन पैलू पूर्ण होत आहेत